ओके आता आपण 2D एज आधारित फायनल एलिमेंट मेथड मधील शेवटच्या सेक्शन मध्ये आलो आहोत तर आतापर्यंत आपण शेप फंक्शन्स विक फॉर्म बाउंड्री कंडिशन आणि टोटल फील्ड किंवा स्कॅटर्ड फिल्ड त्यांच्या फॉर्मुलेशन च्या निवडीबद्दल पाहिले हे सर्व एकत्रपणे सिस्टम ऑफ इक्वेशन्स मध्ये कसे वापरायचे ते तुम्हाला दाखवणे ही पहिली पायरी आहे दिवसाच्या शेवटी आपण लिनिअर सिस्टम ऑफ इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे ते पाहूया तर आता आपण त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करूया यापूर्वी आपण 1D FEM च्या केस मध्ये ज्या पद्धतीने केले त्याच प्रमाणे सारखेच आता आपण करणार आहोत आपण काय केले बरे पूर्वी आपण एक रेष घेतली आणि तिथे विविध एलिमेंट्स मध्ये तुकडे केले आणि सिस्टम ऑफ इक्वेशन्स बनवली चला आपण आता त्याबद्दल बोलूया ओके तर लहानात लहान इथे बोलण्यासारखे बिल्डिंग युनिट हे दोन एलिमेंट्स असतील कारण जर एखादी एज असेल ती नेहमी दोन एलिमेंट्स ना सामायिक असेल अपवाद म्हणजे जर ती कोणत्याही बाउंड्री ला असेल तर आपण ते ड्रॉ करूया तर हे आहेत दोन शेजारचे एलिमेंट्स ओके आता सर्वात महत्वाची गोष्ट जी FEM बद्दल सर्वसाधारणपणे ध्यानात ठेवावी लागेल ती म्हणजे ग्लोबल नोड्स ते लोकल नोड्स लोकल नोड्स ते ग्लोबल नोड्स मॅपिंग आता मी नोड्स बद्दल आपण एजेस बद्दल बोलत आहोत बरोबर हे आहे एज वर आधारित FEM मला असे टेबल ठेवावे की ज्यायोगे लोकल एज ते ग्लोबल एज नंबरिंग पर्यंत जाऊ शकेन तर त्यासाठी आपण वेगवेगळे रंग वापरू लोकल साठी हिरवा वापरूया ओके हे आहेत दोन एलिमेंट्स एलिमेंट्स ना नाव देऊया एलिमेंट 'a' आणि एलिमेंट 'b' या प्रत्येक ट्रँगल्स ना तीन नोड्स असतात आणि त्या ठिकाणी काही लोकल नंबर्स असतात त्या नोड्स साठीचे लोकल नंबर उदाहरणार्थ 012 012 असतात ओके तर हा नोड असेल 0 1 2 त्याचप्रमाणे मी असं म्हणू शकते की 0 1 2 हे लोकल नोड्स आहेत तर आता आपण स्पष्टपणे पाहूया की की त्यापैकी कोणता 0 कोणता 1 कोणता 2 हे हे कसे ठरवायचे ते यातला कोणता 0 1 2 यामागे काही सिक्रेट आहे का आता हे आहेत नोड नंबर त्याबद्दल आपण बोलत आहोत त्यामागे काहीही सीक्रेट नाही तर मी कसं फिक्स करू ही कोणता 0 1 आणि 2 असेल आपण कोणताही हवा असलेला मार्ग निवडू शकता परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्याला ला कुठे हवे इकडे त्यांची निवड करता येणार नाही जे सॉफ्टवेअर आपल्या डोमेन ला मेश करेल तेच आपल्याला प्रत्येक एलिमेंट साठी एक लिस्ट देईल नोड्स ची एक लिस्ट देईल तर कमीत कमी म्हणजे मला म्हणायचे आहे की ते आपल्याला तीन नोड्स तीन ची लिस्ट देईल आणि आणि काही क्रम देखील तर आपण पहिल्या साठी 0 ची निवड कराल दुसरा असेल 1 तिसरा असेल 2 ओके तर ही कॅड सॉफ्टवेअर मधील मेश कडून मिळेल की जी आपण डोमेन मधील मेश तयार करण्यासाठी वापरू ओके तर हे आपल्याला अशाप्रकारे दिलेले आहे परंतु या बाबतीत कोणतेही सीक्रेट नाही बरोबर आणि आपण आपल्याला हवे तसे रीमॅप सुद्धा करू शकतो खरतर मशीन सॉफ्टवेअर अंतर्गत पद्धतीने क्लॉकवाईज हे कन्वेंशन फॉलो करण्याचा प्रयत्न करेल परंतु क्लॉक वर कुठून सुरुवात केली आहे ते क्लॉकवाईज कदाचित आपणाला सांगू शकणार नाही आपण 6 वाजता बारा वाजता नऊ वाजता चालू करत आहात म्हणून आणि आणि ते या कन्वेंशन चे देखील कदाचित उल्लंघन करेल असो तर आपण अशा कोणत्याही एखाद्या विशेष कन्वेंशन वर अवलंबून राहायला नको आपल्याला केवळ तीन नोड्स हवे आहेत बरोबर ह्या लोकल नोड नंबर शी संबंधित ग्लोबल नोड नंबर निश्चित करण्यासाठी ची निवड मला करता येऊ शकते ओके कारण एकदा मी वाचायला सुरुवात केली आणि कोणताही नोड पुन्हा येऊन त्याची पुनरावृत्ती व्हायला नको मी त्याला कोणताही नवीन नंबर देणार नाही बरोबर तर या भागाचा कोड मला लिहायचा आहे तर ह्याला आपण ग्लोबल नोड नंबर 1 ग्लोबल नोड नंबर 2 ग्लोबल नोड नंबर 3 ग्लोबल नोड नंबर 4 असे म्हणूया विद्यार्थी पोझिशन अशी आहे होय आपण असल्यामुळे या जेव्हा मी CAD फाईल वाचेन ती मला एलिमेंट a एलिमेंट b देईल आणि आणि त्या एलिमेंट 'a' साठी नोडस आणि एलिमेंट 'b' साठी नोडस परंतु 2 नोडस सामायिक आहेत तर त्यामुळे मी काउंट दुप्पट घ्यायला नको जेव्हा मी ग्लोबल नंबरिंग करीन तेव्हा ओके तर आपण जर नोड वर आधारित FEM करत असलो असतो तर आपल्याला इथे थांबणे भाग होते परंतु आपण नोड वर आधारित FEM करत नसून आपण एज वर आधारित FEM करत आहोत पुढची गोष्ट गृहीत धरायची आहे ती म्हणजे एजेस तर आता आपण पाहूया एजेस चे कसे काय करायचे तरी ते बर्याच कन्वेंशन आहेत त्यापैकी सर्वात सोपी साधी म्हणजे सर्वात लहान लोकल नोड नंबर पासून सर्वात मोठा लोकल नोड नंबर पर्यंत फॉलो करणे हे होऊ शकते एक कन्व्हेन्शन तर उदाहरणार्थ ही असू शकतात मी यांना म्हणेन लोकल एज नंबर 0 लोकल एज नंबर 1 लोकल एज नंबर 2 ओके तर हे आपल्यावर आहे की आपण कसे डिफाइन करतो परंतु त्याचे कोडिंग आपल्याला करायचे आहे तर आपल्याला त्याचा तर्क किंवा लॉजिक माहीत हवे बरोबर तर याचे लॉजिक हे इथे असे असेल पुढील इथे असेल आणि इथे असेल विद्यार्थी तुम्ही फक्त ते कंटिन्युटी इक्वेशन हो असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित होईल की कंटिन्युटी इक्वेशन आपण कसे फिक्स करणार तर मी म्हटल्याप्रमाणे हे आहेत लोकल नोड नंबर लोकल एज नंबर्स आणि आणि हे आहे एकास एक असे युनिक एज नंबर ना दिलेले मॅपिंग तर असे वाटत आहे नोड 2 ते 4 मधील ह्या एज चे वेक्टर विरुद्ध दिशेत आहेत परंतु जेव्हा लोकल टू ग्लोबल असे जेव्हा आपण पाहू तेव्हा निश्चित केले जाईल ते आपण पाहू कसे होईल ते आता आपण लोकल एजेस फिक्स करू उरतात त्या ग्लोबल एजेस बरोबर म्हणून एजेस ना एक प्रकारची युनिक गोष्ट हवी बरोबर तर मी म्हणू शकेन जसे एज नंबर 1 ही आहे ही आहे एज नंबर 2 इथे आहे एज नंबर 3 आणि एज नंबर 4 याठिकाणी येईल आणि सर्वात शेवटी माझ्याकडे एज नंबर 5 आहे तर इथे हे आपण लिहूया हे आहेत ग्लोबल होय म्हणून आता ज्या पद्धतीने लोकल एजेस चे कन्वेंशन माझ्याकडे होते तसे म्हणजे समजा सर्वात लहान नोड नंबर ते सर्वात मोठा नोड नंबर याप्रकारे त्याचप्रमाणे दिशेचे कन्वेंशन सुद्धा माझ्याकडे असे असेल ज्या पद्धतीत ग्लोबल एज चा निर्देश व्हायला हवा म्हणून सर्वात लहान ग्लोबल नोड नंबर पासून ते सर्वात मोठ्या ग्लोबल नंबर पर्यंत असा ग्लोबल एज नंबर वन असेल असे मी म्हणू शकेन म्हणून ही एज उदाहरणादाखल याप्रकारे पॉईंट करण्यासाठी असाइन करता येऊ शकेल ही अशाप्रकारे पॉईंट करण्यासाठी असाइन करता येऊ शकेल त्याचप्रमाणे ही देखील आणि आणि ही अशी अशाप्रकारे आणि 5 ही इथून 2 ते 4 ओके तर केवळ एका गोष्टीची म्हणजे सामायिक एज वर मला काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे जर ग्लोबल आणि लोकल एजेस मधील दिशांमध्ये फरक असेल आणि इक्वेशन्स मध्ये मला मायनस साईन एड करावे लागेल ओके कारण मी कन्वेंशन असे घेतले आहे कन्व्हेन्शन लहान नंबर कडून मोठ्या नंबर चा निर्देश करते तर आपण पहा ही एज नंबर 4 ग्लोबल नोड नंबर 1 पासून ग्लोबल नोड नंबर 4 असा निर्देश करते लहान नंबर कडून मोठ्या नंबर कडे अशी त्याची दिशा आहे विद्यार्थी म्हणजे 2 ते 0 मध्ये एक आहे इव्हॅपोरेट बरोबर 2 ते 0 येथे 0 नंबर नाहीये याठिकाणी ग्लोबल नोड च्या टर्म मध्ये विद्यार्थी ओके हा भाग समजला का तर तुम्ही कोड करत असताना या गोष्टी बद्दल आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल इथे ग्लोबल कन्वेंशन असतात लोकल कन्व्हेन्शन आणि एकास एक मॅपिंग देखील इथे असते तर हा 5 2 ते 4 असा पॉईंट करतो ओके जेव्हा मी ग्लोबल एजेस बद्दल बोलत असते तेव्हा कन्वेंशन हे ग्लोबल नोड नंबर्स नुसार येते जेव्हा मी लोकल एजेस बद्दल बोलत असते तेव्हा कन्व्हेन्शन हे लोकल नोड नंबर नुसार येते ओके तरी आपण जेव्हा इंटीग्रल इक्वेशन मेथड केल्या होत्या त्यामुळे सर्व गोष्टींबद्दल आपल्याला विशेष काळजी करण्याची आवश्यकता नाही इथे सर्व करणे आवश्यक आहे उत्तम आहे पुढील गोष्ट आहे मला काय म्हणायचंय की आत्तापर्यंत आपण जेव्हा बाउंड्री कंडिशन्स कडे पाहिले आणि टोटल फील्ड विरुद्ध स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन आपण इक्वेशन च्या उजव्या बाजूला जास्त लक्ष केंद्रीत करत होतो परंतु आता वेळ आली आहे ती डाव्या बाजूकडे देखील लक्ष देण्याची तर डावी बाजू जी नेहमी पुन्हा पुन्हा समोर येते ती आहे अशा फॉर्म मध्ये बरोबर तिथे होता हा म्हणून ही डाव्या बाजूची टर्म होती ओके तर आता हे एक्सप्रेशन पुन्हा पुन्हा येत राहील जेव्हा मी मी एलिमेंट 'a' एलिमेंट 'b' कडे पाहते आणि असेच पुढे तर मी आता यासाठी एक शॉर्टकट लिहिणार आहे मी त्याला म्हणणार आहे फक्त शॉर्टकट म्हणून जेव्हा तुम्ही कॅपिटल आहे म्हणजे मला म्हणायचे एक्सप्रेशन तर सिस्टम ऑफ इक्वेशन्स मिळवण्यासाठी FEM प्रोसिजर काय होते एक एक घ्यायचा तर समजा एक साधं उदाहरण म्हणून फक्त दोन एलिमेंट्स समजा माझं मेश केवळ दोन एलिमेंट्स चे बनले आहे तर त्यामध्ये टोटल मला किती एजेस मिळतील विद्यार्थी 5 पाच एजेस बरोबर आणि मी प्रत्येक एज साठी एक टेस्टिंग फंक्शन घेऊ शकते प्रत्येक एज साठी एक शेप फंक्शन आणि पाच व्हेरिएबल मध्ये पाच इक्वेशन्स मिळवू शकते तर या अशा प्रकारे सर्वसामान्य प्रोसिजर आहे तर चला तर मग आपण मिळालेली सिस्टम ऑफ इक्वेशन्स करण्याचा प्रयत्न करू एज नंबर 5 वापरून जर मी टेस्टिंग केले हे आता टेस्टिंग असे म्हणू या बरोबर नाही तर एज नंबर 5 सोबत अर्थातच मला ग्लोबल एज नंबर फाईव्ह असे म्हणायचे आहे आता एज नंबर 5 ही सामायिक आहे कारण मी मी घेतला आहे कारण दोन्ही एलिमेंट्स सामायिक असणारा असा इंटरेस्टिंग आहे बरोबर तर पुन्हा एकदा 1D केस प्रमाणे बेसीस फंक्शन एकाच एलिमेंट शी संबंधित असणारे असावे किंवा दोन एलिमेंट्स चे लिनियर कॉम्बिनेशन असणारे असावे अशी निवड मी करू शकते इथे देखील आपण तीच गोष्ट करू या माझे टेस्टिंग फंक्शन हे एलिमेंट a आणि एलिमेंट b शी संबंधित बेसीस फंक्शन ची बेरीज असेल बरोबर ते 1D मध्ये माझ्याकडे असलेल्या एका ट्रँगल फंक्शन प्रमाणे असेल तर हे झिरो ओव्हर एलिमेंट a आणि एलिमेंट b असेल म्हणून तुम्ही असा विचार करू शकता की मला कन्वेंशन वापरायचे आहे तर हा आता कोणत्या एलिमेंट शी संबंधित असेल एलिमेंट आणि लोकल नोड लोकल एज नंबर सांगा कोणता 2 अधिक एलिमेंट b चा लोकल एज नंबर विद्यार्थी 0 लोकल एज नंबर विद्यार्थी 2 2 तर हा आहे माझा विद्यार्थी दिशानिर्देश थीम मिळवण्याचा प्रयत्न करीत नाहीत या अधिक चिन्हाचे काय कारण आम्ही वापरत असलेले तीन पाहिले आहेत Refer Time 1316 ते नाही करत तर प्रश्न असा आहे की हा T त्याची दोन फंक्शन आणि यांच्या वेगळ्या साइन्स एज वर त्याचा फरक पडत नाही त्याचा फरक पडेल मला म्हणायचे आहे मला इक्वेशन्स मध्ये मायनस साईन मिळेल म्हणून पुन्हा एकदा मी इथे नमूद केले की मी थोड्या सावकाश पद्धतीने जाऊ शकेन मी मी एकदाच इक्वेशन वन मध्ये दुसऱ्या इक्वेशन मध्ये अशाप्रकारे शॉर्टकट एकाच वेळी आपण घेऊ विद्यार्थी आता आपण लोकल वर काम करतोय ना नाही खरंतर हे टेस्टिंग फंक्शन आहे विद्यार्थी आपण T 2 a 2 घेत आहोत होय हो कारण मला दोन गोष्टींचे बेरीज असलेले कॉम्पोझिट असे टेस्टिंग फंक्शन बनवायचे आहे म्हणूनच मला कसेतरी ह्या लोकल गोष्टींना रेफर करायला लागेल बरोबर हे करण्यामागचं माझं कारण असं की आपण म्हणालो होतो की इथे पाच ग्लोबल एजेस आहेत म्हणजे तिथे पाच व्हेरिएबल असतील म्हणजे मला पाच इक्वेशन्स मिळायला हवीत इथे किती लोकल ट्रँगलस आहेत मला म्हणायचं तेथेच 6 आहेत तिथे बरोबर म्हणजे मला आता एक जास्तीचे इक्वेशन मिळेल सिक्स इक्वेशन्स आणि पाच व्हेरिएबल आपण टाळूया हे ही दोन इक्वेशन्स कम्बाईन केली आहेत मी ओके तर आता पाहूया जेव्हा मी माझा वीक फॉर्म घेईन तेव्हा काय होते ते तर चला प्रत्येक जण आपल्या विक फॉर्म ला पुन्हा मागे जाऊया मागे अजून मागे इथपर्यंत हा वीक फॉर्म बरोबर ही आहे डावी बाजू आणि उजवी बाजू हा कंटूर इंटिग्रल ओके तर आपण पुन्हा परत येऊया इथे नाही विद्यार्थी T t b आपण 2 घेऊ शकतो म्हणून एलिमेंट b मधील नंबर 2 हा ग्लोबल एज नंबर 5 शी संबंधित आहे बरोबर नो नाही मी मी इथे विरुद्ध नोड नंबर ने नामकरण करत नाहीये तुम्हाला जे हवे असेल ते कन्वेंशन तुम्ही वापरू शकता मी ते ग्लोबल एज नंबर वापरलाय सॉरी लोकल एज नंबर की जो सुरूवातीचा नंबर असेल आणि पूर्वीपेक्षा थोडेसे वेगळे कन्व्हेन्शन मी आत्ता घेतले आहे कारण विविध पुस्तकांमध्ये वेगवेगळी कन्वेंशन आहेत तर असा विचार करू नका की ह्या ठिकाणी काही युनिव्हर्सल एग्रीमेंट आहे किंवा कशाप्रकारे यांना नंबर असे नामकरण करायचे ठीक आहे